विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर व्यवस्थापन निर्णय घेण्याची दोन तंत्रे म्हणजेच खर्च पत्रक शिकूया जे व्यवस्थापन निर्णय घेण्यास खूप उपयुक्त आहे आणि हे फर्मची संपूर्ण कामगिरी वाढविते आणि फर्मचे मूल्य वाढवते म्हणून जसे मी तुम्हाला सांगितले आहे की मॅनेजमेंट अकाउंटिंग आहेत आणि त्याची लेखांकनाची मूळ स्वतंत्र कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे आम्ही कॉस्ट अकाउंटिंगबद्दल बोलू कॉस्ट अकाउंटिंग हे स्वतंत्र आहे व त्याची स्वतःची तंत्र पद्धती आहे तसंच त्याची स्वतःची कार्य प्रणाली आहे परंतु मॅनेजमेंट अकाउंटिंगचे स्वतःचे काही नसते हे काही तंत्र फायनॅन्शियल अकाउंटिंगचे वापरते व काही तंत्रे कॉस्ट अकाउंटिंगचे वापरते कॉस्ट अकाउंटिंगमध्ये नंतर हे तिसरे तंत्र आहे आता आपण तिसर्या तंत्राबद्दल शिकत आहोत ते म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग अँड व्हेरिअन्स ऍनालिसिस असे महत्वपूर्ण साधन म्हणून केले जाते कारण कॉस्ट कंट्रोल ही प्रत्येक कंपनीची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे आपण माझ्याशी सहमत असाल की आज आपण जागतिक बाजारात आहोत किंवा भारतीय बाजार किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक बाजारपेठतील अर्थव्यवस्था आहे ही मुक्त अर्थव्यवस्था आहे किंवा उदारमतवादी अर्थव्यवस्था आहे बर्याच बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या आहेत आणि पुरवठा करण्याच्या दिशेने त्यांनी बरीच सुधारणा केली आहे आणि त्याचा फायदा थेट ग्राहकांना झाला आहे बरोबर पूर्वीचा काळ 1991 किंवा 1991 च्या पूर्वीचा काळ जेंव्हा बर्याच क्षेत्रांत केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच असायच्या आणि बहुतेक थोड्याच कंपन्या मोठ्या क्षेत्रात कार्यरत असायच्या आणि देशातील संपूर्ण बाजारपेठे व या देशातील सर्व ग्राहक या बाजारपेठेत म्हणजेच एवढ्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेत त्या कंपन्यांवर अवलंबून होते बरोबर उदाहरणार्थ आपण स्टील क्षेत्राबद्दल बोललो तर स्टील क्षेत्राचा या बाजारपेठेत विक्रीमध्ये खुप मोठा वाटा होता आणि नंतर छोट्या कंपन्या द्वितीय बाजारपेठीतील एक कंपनी म्हणजे टिस्को होती तर मुख्यत या दोन कंपन्या ज्या संपूर्ण शंभर कोटी लोकांच्या संपूर्ण बाजारात स्टीलची निर्मिती करीत होते 1 अब्ज लोकांचे बाजार जे दोनच कंपन्यांवर अवलंबून होते आता जर आपण आजच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली तर बाजारात अशा कंपन्या आहेत जे अतिशय स्पर्धात्मक आहेत जे अत्यंत कार्यक्षम आहेत जे अत्यंत स्पर्धात्मक किंमतीवर स्टीलची उत्तम प्रतीची निर्मिती करण्यास सक्षम आहेत म्हणून जेव्हा पुरवठा सुधारला आहे जेव्हा बरेच उत्पादक बाजारात आले आहेत तेव्हा आता महागड्या क्षेत्राचे खासगीकरण झाले आहे स्टील क्षेत्रात कोणीही येऊ शकतो व ते स्टीलचे कामकाज व उत्पादन चालू करू शकतो व लोकांना स्टील विकू शकतो बरोबर तर फक्त विक्रीवर अवलंबित राहून चालणार नाही तर त्या कंपनींना बाजारातील स्पर्धकांसोबत स्पर्धा करावी लागणार टिस्को ही दुसरी कंपनी नाही आता भारताच्या पश्चिम भागात व महाराष्ट्रात अनेक कंपन्या आहेत गुजरातच्या भागामध्ये एसआर आणि लॉयड स्टील्स सारख्या दोन उत्कृष्ट कंपन्या आहेत दक्षिणेकडील भागात जिंदल स्टीलवर्क आहेत त्यांनी जिंदल विजयनगर स्टील प्लांट तयार केला आहे आणि तो आशियातील सर्वोच्च स्टील प्लांट आहे म्हणजे आपल्याकडे बर्याच कंपन्या आल्या आहेत आणि विक्रीचा हिस्सा गंभीरपणे खाली आला आहे आता पूर्व बाजारात मध्य भारतात व उत्तर भारतातसुद्धा स्टीलची विक्री कमी झाली आहे या बाजारपेठा विक्रीसाठी मुक्तपणे उपलब्ध नाहीत कदाचित या खाजगी कंपन्या या बाजारात उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रॉनिकसारख्या इतर क्षेत्रांबद्दल बोलू पूर्वी आपल्याला रंगीत टीव्ही किंवा रेफ्रिजरेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करावी लागत होती तेंव्हा आपण फक्त भारतीय कंपन्यांवरच अवलंबून होतो ज्या कचऱ्याचे उत्पादन करत होत्या मी या शब्दाचा वापर करत आहे कारण त्या कंपन्या दर्जेदार उत्पादनांची विक्री करून अतिशय प्रामाणिकपणे लोकांच्या गरजा पूर्ण करत होत्या का जर असे केले नसते तर त्या बाजारातून बाहेर गेल्या नसत्या परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रभावामुळे उदाहरणार्थ तीन कंपन्या त्यांपैकी दोन कोरियन कंपनी LG Samsung आणि एक जपानची कंपनी Sony या कंपन्यांचा उदय झाल्याबरोबर या कंपन्यांची भारतीय बाजारपेठेत नोंद झाली आणि बहुराष्ट्रीय तीन कंपन्यामुळे सध्या भारतीय बाजरपेठेत असणाऱ्या कंपन्या बाहेर पडल्या मी आपल्याबरोबर माहिती सामायिक कारेन की 1999 2000's '98 '99 2000'या काळात ओनिडा आणि व्हिडीओकॉनचा इलेक्ट्रॉनिक्स विभागात सर्वात मोठा म्हणजे 45 टक्के मार्केट हिस्सा होता आज या कंपन्या मार्केटमध्ये अस्तित्वासाठी टिकवण्यासाठी झटत आहेत त्यांचा बाजारातील हिस्सा कुठेतरी 1 किंवा 2 टक्के आहे आणि तोही ग्रामीण बाजारात शहरी बाजारात नाही बरोबर तर आता काय घडले आहे आणि जर आपण उत्पादनांच्या किंमतींकडे पाहिले तर कलर टीव्हीबद्दल बोललो तर कलर टीव्ही आज त्याच किंमतीत उपलब्ध आहेत जे आपण कदाचित वीस वर्षांपूर्वी खरेदी करत होतो बरोबर म्हणून आपण जवळजवळ समान किंमत देत आहोत आणि जर आपण जास्त किंमत देखील देत असाल तर उत्पादनाची गुणवत्ता गंभीरपणे किंवा मोठ्या प्रमाणात सुधारली आहे बरोबर तर याचा अर्थ असा की या कंपन्या यापूर्वी आपल्याला जे काही विक्री करीत होती त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर जास्त भाव घेऊन बाजारपेठेचा केवळ शोषण करीत होती आणि ग्राहकांच्या भावनांचा गैरफायदा घेते होती बरोबर त्याचप्रमाणे आपण इतर कोणत्याही क्षेत्राबद्दल चर्चा केल्यास सेवा क्षेत्र आता खूप मजबूत झाले आहे असे आपण म्हणू शकतो सेवा उद्योग आणि शेती या तीन क्षेत्रांबद्दल आपण चर्चा केली तर भारताच्या जीडीपीमध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे तर शेतीचा वाटा कमी झाला आहे आता उद्योगाचा वाटा मध्यम स्तरावर आहे सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि जागतिकीकरणानंतर सेवा क्षेत्र किंवा आपण इतर कोणत्याही क्षेत्राबद्दल बोललात तर ते खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने मजबूत झाले आहे आज ऑटोमोबाईलमध्ये आपण स्कूटर चालवत आहोत आपण बराच काळ बजाजचा स्कूटर चालविला आहे आणि आता आपण होंडा स्कूटर होंडा अॅक्टिव्हा किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे इतर स्कूटर चालवित आहोत बरोबर तर आपण उत्पादनातील फरक समजू शकता जर आपण दोन्ही स्कूटर चालविले असतील तर बजाज स्कूटर आणि होंडाची उत्पादने टीव्हीएस उत्पादने किंवा अन्य कंपन्यांच्या उत्पादनांमधील फरक आपण समजू शकता तर याचा अर्थ असा आहे की त्यांमध्ये समुद्रा एवढा म्हणजेच खूप फरक आला आहे किंमतीसुद्धा नियंत्रणात आहेत आणि अखेरीस जागतिकीकरणानंतर भारतीय बाजारात तीव्र स्पर्धा झाल्यामुळे हे घडले आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली मग कंपनींच्या जागतिकीकरणाचा उदारीकरणाचा फायदा या देशातील ग्राहक किंवा ग्राहकांपर्यंत पोहचला बरोबर आता मी या तंत्रज्ञानाविषयी या सर्व गोष्टींबद्दल चर्चा का करीत आहे कारण हे तंत्र या उत्पादनाच्या किंमतीशी थेट जोडलेले आहे किंमती हा एक अतिशय महत्वाचा रणनीतिक निर्णय आहे बरोबर जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचे असेल तुम्हाला तुमचा मार्केट शेअर वाढवायचा असेल जर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्धीना मार्केटमधून संपवायचे असेल किंवा तुम्हाला नवीन मार्केटमध्ये जायचे असेल तर किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपणास एक धोरण अवलंबले पाहिजे कारण भारत ही किंमत संवेदनशील बाजारपेठ आहे भारत हा एक भावप्रधान बाजारपेठ आहे समजा आपल्याकडे वेगवेगळे उत्पादन उपलब्ध आहेत व आपल्याकडे उत्पन्नाचे मर्यादित स्तर असल्यामुळे निरनिराळ्या उत्पादनांसाठी आपली मागणी वाढली आहे अधिक उत्पन्न वर्ग मध्यम उत्पन्न वर्ग व कमी उत्पन्न वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ग्राहक असे लोकांचे उत्पन्नाचे स्तर आहेत उच्च मध्यम उत्पन्न गट किंवा उच्च उत्पन्न गट या देशात फारच कमी आहेत कदाचित आपण म्हणू शकता 10 15 लोक मुख्यत्वे बाजारात 80 85 टक्के कमी मध्यमवर्गीय निम्न वर्ग आणि ईडब्ल्यूएस लोक आहेत जे भाव संवेदनशील आहेत बरोबर म्हणून जर आपल्याला कंपनीकडून एखादे उत्पादन मिळत असेल व ते उत्पादन कंपनी अत्यंत प्रतिस्पर्धी किंमतीला विकत असेल तर आपण समजू शकतो की या उत्पादनाची गुणवत्ता दुसऱ्या उत्पादनाशी तुलनायोग्य असू शकत नाही परंतु जर किंमत कमी असेल आणि व या किंमतीत योग्य दर्जाचे उत्पादन मिळत असेल तर आपण प्रथम कमी किंमतीला जाऊ व भरपूर लोकांसाठी उत्पादनांची गुणवत्ता ही दुसरी प्राधन्यता असेल म्हणून आपल्या उत्पादनांची किंवा आपल्या सेवांची गुणवत्ता नियंत्रित ठेवायची इच्छा असेल तर आपल्याला खर्चापासून प्रारंभ करावा लागेल कारण खर्च हा उत्पादनांच्या किंमतींचा आधार असतो जर आपल्याकडे खर्च निंयंत्रण करण्याचे किंवा उत्पादनातील खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र असेल तर उत्पादनाच्या किंमतीत आपल्याला हवी तशी इच्छित रक्कम अधिक करून आपण उत्पादनांची किंमत ठरवू शकतो परंतु जर तुमची किंमत आधीपासूनच खूप जास्त असेल आणि तुम्ही त्यात मार्जिन वाढवत असाल तर तुमची किंमतही खूप जास्त असेल आणि जर आपली किंमत खूपच जास्त असेल व कदाचित उत्पादनाची गुणवत्ता देखील खूप चांगली असेल परंतु तरीही लोक ते खरेदी करण्यास नाकारतील म्हणून लोकांच्या भावनांवर विजय मिळवा किंवा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला येथे काय करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला किंमती कमी कराव्या लागतील किंवा किंमती नियंत्रणात ठेवाव्या लागतील आणि आपण उत्पादनांच्या किंमती नियंत्रित करू इच्छित असल्यास आपल्यावरील खर्च नियंत्रित करावा लागेल आणि खर्च कसा नियंत्रित करावा हे तंत्र उपलब्ध आहे याची बरीच तंत्रे आहेत परंतु आपण दिलेल्या वेळेत तीन चार तंत्रांवर चर्चा करू आणि प्रथम आपण स्टँडर्ड कॉस्टिंग आणि व्हेरिअन्स ऍनालिसिससह प्रारंभ करीत आहोत उत्पादनाच्या किंमती आणि खर्चासंदर्भात मी एक मनोरंजक गोष्ट आपल्याशी चर्चा करीन त्याऐवजी मी दोन गोष्टी आपल्याशी चर्चा करीन जेणेकरुन आपण समजू शकाल की खर्चाची क्तीशक्ती काय आहे आणि जर आपण आपल्या उत्पादनावरील खर्च नियंत्रित करण्यास सक्षम असाल तर काही काळातच आपण एक चांगले व्यावसायिक म्हणून पुढे येताल मी तुमच्याशी दोन गोष्टी सामायिक करेन एक कथा निरम्याची आहे आपण याविषयी ऐकले असेलच अशी निरमा ही एक कंपनी आहे ज्याने आपला व्यवसाय सुरू केला किंवा निरमा वॉशिंग उत्पादन अशा एका मानक उत्पादनासह तो बाजारात आला निरमा बाजारामध्ये 1982 मध्ये आला कंपनीचे मालक करसन भाई हे असे व्यक्ती होते ज्यांना वॉशिंग पावडर तयार कशी करावी ही प्रक्रिया माहित होती त्यांना वॉशिंग पावडर तयार करण्याची प्रक्रिया माहित होती आणि त्यांनी ही संकल्पना स्वत च्या स्तरावर वापरुन पाहिली आणि त्यांनी हे उत्पादन त्यांच्या घरी तयार करण्यास सुरुवात केली आणि नंतर लोकांना ह्याचे वितरण सुरू केले म्हणजे जवळपास राहणारे लोक त्याचे शेजारी आणि नंतर त्यांना असे आढळून आले की याचे परिणाम खूप चांगले आले आहे बरोबर मग त्यांनी ह्याचे उत्पादन वाढवले आणि मग ते आपल्या नातेवाईकांना लोकांना विनामूल्य देण्यास सुरुवात केली सुरुवातीला हे विनामूल्य होते आणि ज्या लोकांनी या उत्पादनाचा वापर कला त्या लोकांना हे उत्पादन खूप आवडले आणि शेवटी त्यांनी विचार केला की मी आता या उत्पादनाचे व्यापारीकरण करू शकेन आणि मी हे बाजारात विकू शकेन आणि जेव्हा त्यांनी त्याचे उत्पादन सुरू केले तेव्हा त्यांनी 1982 मध्ये 1 किलो निरमा वॉशिंग पावडरची किंमत 10 रुपये ठेवली बरोबर त्यावेळी एक प्रमुख प्रतिस्पर्धी हिंदुस्तान लीव्हर लिमिटेड ही कंपनी होती ज्या कंपनीला आज आपण हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणून ओळखतो म्हणून ती कंपनी त्या वेळी दोन भिन्न उत्पादने तयार करीत होती प्रथम उत्पादन सर्फ होता जो उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी होता व दुसरा उत्पादन सनलाईट पावडर होता जो कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी होता परंतु त्या वेळी देखील आपण सनलाईट पावडर व निरम्याच्या किंमतींची तुलना केली तर तिथे खूप फरक होता आणि जेव्हा या निर्मला बाजारात १० रूपये प्रती किलोच्या दराने बाजारात आणला गेला तेंव्हा तो लोकांना खूप आवडला कारण उत्पादनाचे परिणाम खरोखरच आश्चर्यकारक होते व आपण म्हणू शकतो की याचे परिणाम डोळे उघडणारे होते तर आता आपण समजू शकता की लोकांनी कंपनीला कसा पाठिंबा दर्शविला आणि लोकांनी कंपनीच्या उत्पादनाचे कसे स्वागत केले आणि आज निरमा हे फक्त उत्पादन क्षेत्रातच नाही तर शिक्षण क्षेत्रासह बर्याच क्षेत्रांमध्ये नावाजलेले नाव आहे बरोबर हे सर्व कसे घडले एवढी मोठी कंपनी म्हणजे हिंदुस्तान लीव्हर लिमिटेड किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर बहुराष्ट्रीय कंपनी सारख्या या कंपनीला एका व्यक्तीकडून ज्याच्या डोक्यात फक्त नावीन्यता आहे अशा व्यक्तीकडून आव्हान भेटले ज्यांनी असे उत्पादन तयार केले ज्यांनी लोकांची मने जिंकली व बाजारात स्वतःचे अस्तित्व दर्शविले आणि त्यांनी बाजारात स्वतःचे अस्तित्व फक्त एका घटकावर दर्शविले ते म्हणजे उत्पादनाची किंमत तर आपण समजू शकतो की निरम्याच्या गुणवत्तेची तुलना सर्फ सोबत होऊ शकत नाही परंतु सर्फ बनविणारी कंपनी जेवढी किंमत स्वीकारत आहे त्यापेक्षा खूप खूप कमी किंमत दुसरी कंपनी स्वीकारत आहे आणि मुख्यत्वे इतकी किंमत केवळ भारतीय लोकांना परवडते म्हणूनच याकारणामुळे किंमत कमी करणे उत्पादन खर्च नियंत्रित ठेवणे हे 1980 च्या दरम्यान निरम्याच्या यशाचे मुख्य कारण होते मी तुमच्याशी जी दुसरी गोष्ट सामायिक करेन ती गोष्टम्हणजे अकाई कलर टीव्हीची आहे अकाई कलर टीव्ही हे वेगवेगळ्या उत्पादनांचे एकत्रीकरण करून तयार केलेले उत्पादन आहे आणि त्यावेळी जेव्हा अकाई बाजारात उपलब्ध होती तेव्हा ती 8 10000 रुपयांमध्ये उपलब्ध होती आणि जर आपण त्या उत्पादनाची तुलना केली तर इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांची किंमती 20 25000 रुपये होती याचा अर्थ असा आहे की त्या उत्पादनासाठी आपल्याला 2 5 पट अधिक किंमत द्यावी लागेल कबीर मुलचंदानी हे या कंपनीचे प्रमुख होते व त्यांनी या उत्पादनांची निर्मिती केली त्यांनी ही संकल्पना भारतात आणली आणि त्यांनी अकाई ब्रँड कलर टीव्हीचे उत्पादन व विक्री बाजारात कमी किंमतीवर करण्यास सुरुवात केली ते 10000 रुपयांना कलर टीव्ही विकून नफा कमवत होते व ते कलर टीव्ही बाजारात 25000 रुपयांना विकूनसुद्धा नफा कमवत होते मग आपण बाजारात 10000 रुपयांना कलर टीव्ही कसे विकू शकतो जी साधारणपणे बाजारात 25000 रुपयांना उपलब्ध आहे खर्च नियंत्रणात ठेवणे हे त्यांचे सामर्थ्य होते कारण हे वेगवेगळे उत्पादन एकत्रित करून बनविलेले उत्पादन होते त्यांनी पिक्चर ट्यूब सर्किट कलर टीव्हीचे कॅबिनेट्स या सारख्या उत्पादनांचे एकत्रीकरण केले होते त्यांनी तायवानमधून कोट्यावधी युनिट्स आयात केले तायवान हे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे केंद्रस्थान आहे त्यांनी ते उत्पादन कोट्यावधी युनिट्समध्ये विकत घेतले व भारतात आणले त्यांनी त्या उत्पादनांना एकत्रित करण्यास सुरुवात केली व त्यांचे एकत्रीकरण करून कलर टीव्ही बनविली म्हणून उत्पादनाचे सामर्थ्य किंमत होती जी खूप नियंत्रणात होती म्हणून उत्पादन पुरेसा कालावधीमध्ये बाजारात स्वीकारण्यात आला म्हणून या दोन कथा आपल्याला सांगतात की होय आपण त्यासाठी जाऊ शकतो आणि आपण असे म्हणू शकतो की आपण लोकांची मने जाणतो ज्यामुळे आपण बाजाराची गतिशीलता बदलू शकतो आपण खूप कमी कालावधीत संवेदनशील अर्थव्यवस्थेमध्ये देखील खूप महत्वाचा वाट कमवू शकतो आपण उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यास सक्षम आहोत आणि आपण ते स्टँडर्ड कॉस्टिंगच्या मदतीने करणार आहोत किंवा सामान्यपणे आपण ते व्यवसायात करतोत बरोबर आता स्टँडर्ड कॉस्टिंग अँड व्हेरिअन्स ऍनालिसिस तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आपण बजेटिंगमध्ये व्हेरिअन्स ऍनालिसिस केला होता आता स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये सुद्धा आपण व्हेरिअन्स ऍनालिसिस करूया मग दोघांमध्ये मूलभूत फरक काय आहे त्या दोघांमध्ये मूलभूत फरक काय आहे आता पर्यंत आपण कोणत्या प्रकारचे व्हेरिअन्स ऍनालिसिस केले आणि कोणत्या प्रकारचे व्हेरिअन्स ऍनालिसिस आता आपण करणार आहोत बरोबर तर आता यातील मूलभूत फरक मिनी तुम्हला सांगत आहे की यांचा स्वभाव सूक्ष्म अशा प्रकारचा आहे नंतर आपण बजेट तयार करु आपण बजेट आणि बजेट कंट्रोल बद्दल जाणून घेऊ आपण संपूर्णपणे फर्मबद्दल बोलत आहोत आपण फर्मच्या विभाग उपविभाग युनिट्स आणि सब युनिटविषयी बोलत आहोत आणि अंतिमतः जेव्हा आपण फर्मद्वारे बाजारात विकत असलेल्या सर्व उत्पादित उत्पादनांचा विक्री बजेटमध्ये समाविष्ट करतोत जेव्हा आपण उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचा समावेश करून संपूर्ण फर्मसाठी खरेदी बजेट तयार करतो जेव्हा आपण संपूर्ण फर्मसाठी रोख बजेट तयार करतो जेंव्हा आपण अंदाजित उत्पन्न विवरणपत्र तयार करतो म्हणजे आपण सूक्ष्म पातळीवर जात आहोत स्टॅंडर्ड कॉस्टिंग हे एक तंत्र आहे जे खर्च विश्लेषण करण्यासाठी मदत करते आणि येथे आपण फर्ममध्ये उत्पादन करत असलेल्या प्रत्येक उत्पादनाच्या स्टॅंडर्ड कॉस्टिंगची गणना करण्यास शिकू जर आपण केवळ एक उत्पादन तयार करीत असाल तर आपण आता विश्लेषणाच्या सूक्ष्म पातळीवर जाऊ किंमतीचे संपूर्ण विच्छेदन करू आणि आपल्या उत्पादनाच्या 1 युनिटच्या एकूण खर्चामध्ये कशाचे योगदान आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर ते 4 उत्पादने तयार करीत असतील तर आम्ही चार वेगवेगळ्या उत्पादनांची मानक किंमत शोधू आणि मग त्या फरकांची कारणे शोधून काढू आणि जर ते नियंत्रित करण्यायोग्य कारणे असतील तर आपण त्या फरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू जेणेकरून उत्पादन खर्च बजेटनुसार किंवा बर्याच प्रमाणात नियंत्रणामध्ये राहील बरोबर तर मानक किंमतिचे प्रमाण बरेच असते एका औषधाच्या रेणूला बाजारामध्ये विक्री योग्य औषध बनविण्यासाठी आपल्याला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल असणे आवश्यक आहे बरोबर आणि कधीकधी जी काही सामग्री वापरली जाते ती अगदी आपण म्हणू शकतो की कमी प्रमाणात लागते व ती खूप महाग असते तर जरी आपण त्या मटेरिअलचा कमीत कमी वेस्टेज व्हावा याचा प्रयत्न केला तरी प्रति युनिट आपल्या उत्पादनाचा खर्च वाढेल ज्याला आपण म्हणू शकतो की ते अनियंत्रित आहेत म्हणून अशा उत्पादन क्षेत्रांमध्ये जिथे एक उत्पादन तयार करण्यासाठी बरेच उत्पादक उपलब्ध आहेत तेथे मानक किंमतीचे महत्व खूप वाढते कारण जर तुम्हाला बाजारात टिकायचे असेल तर खर्च नियंत्रित करणे ही तुमची पहिली प्राथमिकता आहे जर तुम्हाला बाजारात रहायचे असेल तर तुम्ही केवळ खर्चावर नियंत्रण ठेवू शकता तुम्ही विक्री किंमतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही आपणास आपले मार्जिन अबाधित ठेवायचे असल्यास किंवा आपल्याला जे आपल्या कंपनीचा मार्जिन किंवा नफा वाढवायचा असेल तर आपल्या हातात एकमेव शस्त्र आहे की आपण खर्च नियंत्रित करू शकता आपण किंमतीबद्दल तक्रार करण्याचा विचार करू शकत नाही कारण किंमत बाह्य घटकांच्या आधारे ठरविली जाते बाजारभाव मागणी आणि पुरवठा हे बाह्य घटक आहेत यापूर्वी जेव्हा मी जागतिकीकरण जागतिकीकरणपूर्व अर्थव्यवस्था किंवा जागतिकीकरणपूर्व युग किंवा तेथील जागतिकीकरणपूर्व परिस्थितीबद्दल बोलत होतो तेव्हा मागणी खूप जास्त होती कारण आपण १ अब्ज लोक होतो आणि पुरवठा खूपच कमी होता किंवा आपण म्हणू शकतो की पुरवठा कमकुवत होता एकच कंपनी उत्पादन करायची व संपूर्ण बाजारपेठेला विकायची आणि ते एकमेव निर्माते होते व ते तेच तेच उत्पादन विकायचे व लोकांच्या गरजा भागवायचे तर आपण समजू शकता की शेवटी शेवटी लोकांना बळी पडावे लागायचे व त्यांना जो काही कचरा पुरवला जायचा त्यांना ते स्वीकारावे लागायचे मग जर आपण चर्चा केली तर ते स्टील असेल सेवा क्षेत्र असेल टेलिफोन उद्योग असेल संप्रेषण उद्योग असेल तेथे डीओटी नावाचा एकच विभाग असायचा ज्याला आपण दूरसंचार विभाग म्हणायचो नंतर त्याचे नाव बीएसएनएल झाला त्यावेळेस तुम्हाला टेलिफोन कनेक्शन हवा असेल तर तुम्हाला तीन चार वर्षे आधी अर्ज करावा लागायचा तीन चार वर्षानंतर तुम्हाला टेलिफोन कनेक्शन घेता येत होता आणि जेंव्हा आपल्या घरी टेलिफोन कनेक्शन लागायचा आपल्याला असे वाटायचे जसे की आपले स्वपन पूर्ण झाला आहे आज आपण पाहता की जागतिकीकरणानंतर आणि मोबाईल टेलिफोनीतील या क्रांतीनंतर तुम्ही पाहता की फक्त एका दूरध्वनीवरून तुम्हाला फोन मिळतो आणि मोबाइल टेलिफोन क्षेत्रामधील पुरवठ्यात वाढ झाल्यामुळेच संवादाच्या किंमती गंभीरपणे खाली आल्या आहेत आज इंटरनेट काही रुपयांमध्ये उपलब्ध आहे आज इंटरनेट फक्त रुपयांमध्येच नाही तर पैशांमध्येसुद्धा उपलब्ध आहे मला असे वाटते की फोनची तर आता किंमतच राहिली नाहीये आणि यात खूप क्रांती झाली आहे येथे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे कारण संप्रेषण क्षेत्रात भरलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचा थेट परिणाम म्हणजे या वेळेला पुरवठ्यामध्ये सुधारणा होत आहे ज्या वेळेला पुरवठ्यामध्ये सुधारणा होते त्याचा किंमतींवर परिणाम होतो व किंमती खाली येतात कारण तेथे एक कठोर स्पर्धा आहे आणि जर किंमती खाली आल्या किंवा किंमती काही बाह्य शक्तींकडून नियंत्रित झाल्यास आणि जर तुम्हाला बाजारात रहायचे असेल तर तुमचे मार्जिन अबाधित रहायचे असेल तर तुमच्या हातात असलेले एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे किंमतीवर नियंत्रण ठेवणे म्हणून आपण येणाऱ्या काही वर्गामध्ये सविस्तरपणे स्टॅंडर्ड कॉस्ट अँड व्हेरिअन्स ऍनालिसिसबद्दल संबंधित माहिती कशी वापरावी हे पण आपण शिकू बरोबर तर आता आपण या भागासह पुढे जाऊ आणि स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय आणि स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे काय त्याचे दोन घटक आहेत प्रथम स्टँडर्ड कॉस्ट व नंतर स्टँडर्ड कॉस्टिंग तर स्टँडर्ड कॉस्ट ही मूळ किंमत असते ती एक पूर्व निश्चित किंमत असते आणि स्टँडर्ड कॉस्टिंग हे स्टँडर्ड कॉस्ट काढण्याचे तंत्र आहे तर स्टँडर्ड कॉस्ट कसे काढावे हे एक तंत्र आहे व त्यालाच स्टँडर्ड कॉस्टिंग किंवा स्टँडर्ड कॉस्टिंग प्रोसेस म्हणतात तर स्टँडर्ड कॉस्ट काय आहे स्टँडर्ड कॉस्ट ही पूर्व निश्चित किंमत आहे जी तांत्रिक पद्धतीने निवडलेल्या कालावधीसाठी आणि कार्यरत परिस्थितीच्या निर्धारित संचयासाठी मटेरियल लेबर आणि ओव्हरहेड्सच्या खर्चांचा अंदाज लावते ही तीच पूर्व निर्धारित किंमत आहे जी व्यवस्थापन करणार्यांना असे वाटते की ही अपेक्षित परिस्थितीत वस्तू म्हणजेच वस्तू व सेवांच्या उत्पादन करताना उध्दभवते मग ते उत्पादन क्षेत्र असो मानव सेवा क्षेत्र असो सर्वत्र खर्च हा महत्वाचा घटक आहे बाजारात राहणाऱ्या उत्पादकांसाठी बाजारपेठेचा मोठा वाटा उचलण्यासाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे एक महत्वपूर्ण शस्त्र आहे तर हे दोन्ही क्षेत्र मग ते मॅन्युफॅक्चरिंग असो की सर्व्हिसेस सेक्टर असो यामध्ये स्टँडर्ड कॉस्टची महत्वाची भूमिका आहे आणि स्टँडर्ड कॉस्टिंग हे असे तंत्र आहे जे आपल्याला मानक खर्चाची गणना करण्यास मदत करते आता स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे काय याचा उपयोग स्टँडर्ड कॉस्ट तयार करणे व वास्तविक किंमतीपासून फरक मोजण्यासाठी होते आणि उत्पादनातील जास्तीत जास्त कार्यक्षमता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून फरकांच्या कारणाचे विश्लेषण करण्यासाठी होतो आपण स्टँडर्ड कॉस्ट शोधून काढली आहे आणि मी येथे सांगतो की मानक खर्चाची गणना करणे सोपे काम नाही हे एक अतिशय गुंतागुंतीची काम आहे स्टँडर्ड कॉस्टची गणना फक्त तज्ञ करू शकतात ज्या लोकांना उत्पादन प्रक्रिया माहित असते जे लोक उत्पादनाचे इनपुट घटक ओळखतात केवळ तेच उत्पादनाच्या उत्पादनात गुंतलेले असतात उत्पादनाची मानके तयार करणे आणि ही माहिती एकदा विकसित झाल्यावर मानक खर्च विकसित झाल्यावर ही अगदी गोपनीय माहिती असते जी कोणासोबतही सामायिक केली जात नाही आणि हे फक्त फर्ममधील वेगवेगळ्या संबंधित घटकांना सांगितली जाईल जी खरेदी मटेरियलच्या खरेदीपासून ते बाजारपेठेत उत्पादनाच्या विक्रीमध्ये योगदान करते तर याचे दोन ऐवजी तीन घटक आहेत इनपुटची खरेदी करणे कच्या मालाचे रूपांतर जे अखेर उत्पादनात करते त्यास उत्पादन विभाग म्हणतात म्हणून खरेदी विभाग उत्पादन विभाग त्यानंतर विक्री आणि विक्री नंतरही काही विभाग आहेत तर हे सर्व तीन ते चार विभाग या मानक खर्च प्रक्रियेत सामील आहेत म्हणून प्रत्येक प्रक्रियेचे काळजीपूर्वक विश्लेषण केले पाहिजे ते विचारात घेतले जाईल आणि नंतर आपल्याला मानक खर्चाची गणना करावी लागेल आणि हे एक जटिल काम आहे एकदा मानके ठरविल्यास किंवा मानक किंमतीचा निर्णय घेतल्यानंतर मार्केटमध्ये गंभीर बदल होत नाही तोपर्यंत तो मोठ्या प्रमाणात बदलत नाही आणि वेगवेगळ्या विभागांपर्यंत किंवा उप विभाग पर्यंत युनिट्स पर्यंत आणि उप एककांपर्यंत ही माहिती पोहचविली जाईल ज्यांना आपण तांत्रिक भाषेमध्ये संस्थेतील जबाबदारी केंद्र म्हणून संबोधतो त्यांना हे आधीच माहित असते की कच्च्या मालाची किंमत किती असावी आणि आपण खरेदी किंमत म्हणून किती रक्कम द्यायला हवी प्रक्रियेच्या वेगवेगळ्या पातळीवर उत्पादन खर्च किती अपेक्षित आहे आणि आपण किती खर्च करावा तसेच वितरण खर्च आधिच माहित असतो त्याचप्रमाणे विक्री खर्च आधिच माहित असतो तर जर किंमत पूर्व निश्चित पातळीपेक्षा अधिकने वाढत असेल तर आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि अंदाजित खर्च मानक खर्च यांची वास्तविक खर्चाशी तुलना करून फरकांचे विश्लेषण केले पाहिजे दोन्हीमधील फरक शोधा व त्या फरकातील अंतर शोधा आणि त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा आणि तीच तत्त्वे येथे लागू होतात फरक जर नियंत्रित करण्यायोग्य असेल परंतु नियंत्रित केली गेली नसल्यामुळे जर फरक येत असेल तर मला वाटते की आपण आवश्यक कृती केली पाहिजे आणि जर काही बदल नियंत्रणाबाहेरच्या कारणास्तव समोर आले असतील तर मला असे वाटते की कोणीही काहीही करू शकत नाही उदाहरणार्थ इनपुटची किंमत बाजारात वाढली आहे आपण त्यामध्ये काही करू शकत नाही मजुरीची किंमतीत बाजारात वाढ झाली आहे आपण जास्त काही करू शकत नाही परंतु जिथे जिथे कारण नियंत्रित करण्यायोग्य आहे फरक नियंत्रणीय कारणामुळे आला आहे आपण ही कारणे निश्चित केली पाहिजे आणि ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून उत्पादनाची एकूण किंमत नियंत्रणाखाली राहील तर हे मानक खर्चाचे तयार करणार जर फर्म एकापेक्षा जास्त उत्पादनांचे उत्पादन करीत असेल तर त्या वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वैयक्तिक किंमतीचा अंदाज केला जाईल व शेवटी आपल्याला असा निष्कर्ष काढायचा आहे की मानक किंमत किती असावी आता आम्ही वेगवेगळ्या मानकांबद्दल बोलू बरोबर तर आपण येथे विविध प्रकारचे शब्द वापरू जातेस की अपेक्षा ही प्रति युनिट काळजीपूर्वक विकसित केलेली किंमत आहे जी प्राप्त केली जावी एक म्हणजे काहीही न करता अपेक्षा करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काळजीपूर्वक खर्च केलेली किंमत ज्याला आपण मानक खर्च म्हणून संबोधतो आणि मानक खर्च प्रणाली ही एक अकाउंटिंग सिस्टम आहे जी केवळ मानक खर्चानुसार उत्पादनांचे मूल्य ठरविते बरोबर तर याचा अर्थ असा की खर्च करण्याचे तंत्र म्हणजे मानक खर्च आहे मानक खर्च ही काळजीपूर्वक विकसित केलेली उत्पादनाच्या पूर्वीची किंमत आहे आणि अपेक्षित खर्च हा जेव्हा आपण उत्पादन सुरूही केलेले नाही तेंव्हाचा खर्च आहे आपण अपेक्षा करीत आहोत की जर आपल्याला मोठ्या प्रमाणात इनपुटचा खर्च माहित असेल तर मग उत्पादनाचा खर्च किती असावा बरोबर म्हणून या प्रकरणात आपण अपेक्षा मानक खर्च आणि मानक खर्च प्रणालीमधील फरक समजून घेतले बरोबर आणि आता आपण पुढे जाऊ व मानक माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू आपण त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण पाहू की या मानकांमधील पहिला फरक कोणता आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे मानक कसे ठरवावे तर मानके काय आहेत मानकांच्या पूर्व आवश्यकता काय आहेत आपण ही मानके कशी ठरवू शकतोत हे सर्व मी पुढच्या वर्गात आपल्याशी चर्चा करीन